नमस्कार तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आणखी एक संकल्पना ड्युएलिटी त्याबद्दल चर्चा करणार आहोत ड्युएलिटी अनेक इंजीनियरिंग एप्लिकेशन्स मध्ये वापरतात परंतु या विशिष्ट कोर्स मध्ये आपण इलेक्ट्रिकल सर्किटच्या संदर्भात ड्युएलिटीबद्दल विशिष्ट चर्चा करणार आहोत तर आता ड्युएलिटी म्हणजे काय आहे ते समजून घेऊया तर जेव्हा दोन सर्किट्स ड्युएल असतात याचा अर्थ त्यापैकी एकाला मेश इक्वेशन द्वारे त्याच्या वैशिष्ट्यानुसार लिहिता येते त्याचा मॅथेमॅटिकल फॉर्म हा दुसऱ्याशी अगदी सारखाच असतो आणि त्या दुसऱ्याला नोडल इक्वेशनद्वारे वैशिष्ट्यानुसार लिहिता येते याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की जर आपण एका सर्किटसाठी मेश इक्वेशन लिहिले आणि दुसऱ्या सर्किटसाठी नोडल इक्वेशन लिहिले तर त्या दोन्हींच्या इक्वेशन्सचा मॅथेमॅटिकल फॉर्म सारखाच असतो जर आपणाला आठवत असेल कपॅसिटर मधून वाहणारा करंट काय असतो iCdvdt त्याचप्रमाणे इंडक्टर च्या ठिकाणी असणारे व्होल्टेज काय असते vLdidt तर जर आपण ही दोन इक्वेशन्स पाहिलीत दोन्ही मॅथेमॅटिकल टर्मनुसार सारखीच दिसतात कारण दोघांमध्ये एक टर्म आहे डेरिव्हेटिव्ह d बाय dt ऑफ v आणि d बाय dt ऑफ करंट i त्यामुळे गणितातील मुद्द्यानुसार या दोघांचे प्रकार सारखेच आहेत त्यामुळेच ते ड्यूएल आहेत त्यामुळे या केसमध्ये काय होतं तर म्हणू शकता की कपॅसिटर मधून वाहणारा करंट हा इंडक्टरच्या ठिकाणी असणाऱ्या व्होल्टेजशी ड्यूएल आहे कपॅसिटन्स हा इंडक्टन्सशी ड्यूएल असेल तसेच कपॅसिटरच्या ठिकाणी असलेले व्होल्टेज इंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटशी ड्यूएल असेल त्यामुळे सर्किटमधील अनेक एलिमेंट्स आणि अनेक इलेक्ट्रिकल व्हेरीएबल्स ड्यूएल असतात असे आपण म्हणू शकता आता हे एक्झॅक्ट ड्यूएल आहेत एका सर्किटचे प्रत्येक मेश इक्वेशन हे दुसऱ्या सर्किटच्या संबंधित नोडल इक्वेशनशी संख्यात्मकरित्या सारखे आहे अशा शक्यतेमध्ये दोन्ही सर्किट्स अचूकपणे ड्यूएल आहेत असे आपण म्हणू शकतो तर ड्युएलिटी म्हणजे काय ड्युएलिटी ही ड्यूएल सर्किटद्वारे दर्शविलेल्या कोणत्याही गुणधर्मांचा संदर्भ दाखवते आता आपण या संकल्पनेला एका केस स्टडी च्या संदर्भाने समजून घेऊया तर इथे दाखवलेल्या आकृतीमधील हे सर्किट आपण पाहूया आपण काय करू शकतो आपण प्रथम दोन मेश इक्वेशन्स लिहू शकतो आपण मेश एनालिसिस मध्ये केलेल्या चर्चेला आठवूया जरी आपण ती प्रामुख्याने DC सर्किटसाठी केली होती DC सोर्स नसलेल्या सर्किटमध्ये देखील तेच एनालिसिस लागू पडते या शक्यतेमध्ये सायन्यूसायडल आहे परंतु AC असो किंवा DC असो दोघांचेही तत्त्व सारखेच असेल तर या शक्यतेमध्ये आपण काय करूया जर आपण दोन सर्किट्स घेतली आणि त्यामध्ये मेश करंट डिफाइन करू जसे की i1आणि i2इथे आपण मेश इक्वेशन्स लिहू शकतो कशाप्रकारे 3i14di1dt 4di2dt2cos 6t आता या विशिष्ट मेशमध्ये आपण कपॅसिटर ज्या ठिकाणी प्रारंभिक व्होल्टेज vCआहे असे गृहीत धरले आहे आणि vC 10 व्होल्ट आहे तर आपण हे मेश इक्वेशन कसे लिहिणार आपण या दुसऱ्या मेशसाठी अशाप्रकारे इक्वेशन लिहाल 4di1dt4di2dt180ti2dt5i2 10 आपल्या सर्किटचे एकदम एक्झॅक्ट ड्यूएल वर्णन होईल यासाठी आता आपण काय केले पाहिजे अशाप्रकारे आपल्याला दोन इक्वेशन्स लिहावी लागतील त्यामुळे आधीची इक्वेशन्स मेश इक्वेशन्स असल्यामुळे आणि मेश इक्वेशन्सचे ड्यूएल असेल नोड इक्वेशन तर आता आपल्याला काय केले पाहिजे आपल्याला आता नोडल इक्वेशन्स लिहायला हवीत त्यानंतर आपण काय करू शकतो आपण फक्त मेश करंट ला बदलून त्याठिकाणी नोडल व्होल्टेज लिहू शकतो तर त्यामुळे याठिकाणी i1आहे मेश करंट तर आपण i1ला v1ने बदलू आणि i2 ला v2 ने बदलू आणि ह्या दोन इक्वेशन्सचे आपण एक्झॅक्ट ड्युएल लिहू शकतो 3v14dv1dt 4dv2dt2cos 6t 4dv1dt4dv2dt180tv2dt5v2 10 त्यामुळे आता आपल्याला दोन नोडसाठी दोन इक्वेशन्स मिळालेली आहेत आता आपण जर ही दोन नोडल इक्वेशन्स पाहिली तर आपण त्या ठिकाणी मुळात दोन नोड आहेत हे सहजपणे तपासून पाहू शकता तर आपण आता वरील दोन इक्वेशन्स एनालाइज करू आणि त्याचा अर्थ काय होतो तो शोधून काढण्याचा प्रयत्न करुया त्यामुळे जेव्हा आपण हे दोन इक्वेशन्स पाहतो आपल्याला असे लक्षात येईल की त्या ठिकाणी दोन नोड्स आहेत तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट करू ती म्हणजे एक रेफरन्स नोड दर्शवण्यासाठी एक रेष काढू कारण रेफरन्स नोड हा काही झाले तरी लागेलच आणि त्यानंतर आपण दोन नोड तयार ठेवू ज्या ठिकाणी v1आणि v2 साठीचे पॉझिटिव्ह रेफरन्स आहेत तर आपण काय करत आहोत आपण एक रेफरन्स नोड तयार करत आहोत की जो तसाही आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण i1 i2वापरत असल्यामुळे त्यांचे ड्यूएल असेल v1 आणि v2 आता 2cos 6t एंपियर चा करंट सोर्स हा नोड 1 आणि रेफरन्स नोड च्या मध्ये जोडलेला आहे कारण हे नोडल इक्वेशन आहे आणि करंटची किंमत दाखवत आहे ती तशी ही केवळ नोड 1 साठी दाखवलेली आहे याचा अर्थ असा की हा करंट सोर्सरेफरन्स नोड आणि नोड 1 ला जोडलेला आहे तर आपण काय लिहू शकतो आपण एक त्याच किमतीचा करंट सोर्स तयार करू शकतो कारण व्होल्टेज 2cos 6t आहे करंट देखील त्याच किमतीचा म्हणजे 2cos 6t असेल परंतु या केसमध्ये आता हा करंट सोर्स आहे आणि हा नोड वन आणि रेफरन्स नोडच्या मध्ये जोडलेला असेल आता आपण ओरिएंटेशन कसे डिफाइन करणार आपण जर व्होल्टेज पाहिलेत हे व्होल्टेज आपल्याला पॉझिटिव्ह करंट देत आहे म्हणजे त्याच दिशेने जो करंट i1आपण गृहीत धरला आहे जर हे असे असेल तर संबंधित ड्युएल करंट सोर्स हा काहीही नाही तर तो नोडला करंट देणारा आहे याचा अर्थ असा की करंट सोर्स ची दिशा नोड सोर्स ची दिशा v1च्या आतमध्ये असेल अशाप्रकारे आपण म्हणू शकतो की करंट नोड 1 मध्ये प्रवेश करत आहे आता जर आपण इक्वेशन पाहिले तर त्यामध्ये इतर एलिमेंट्स आहे 3v1 हे 3 काय आहे 3 म्हणजे दुसरे काही नसून कंडक्टन्स आहे कारण तो नोड इक्वेशनमधील करंटची किंमत दर्शवतो त्यामुळे तो करंट असेल आणि 3 हा कंडक्टन्स असेल त्यामुळे 3 सिमेंस कंडक्टन्स नोड वन आणि रेफरन्स नोड यांच्यामध्ये येईल कारण या केसमध्ये तो फक्त मेश 1 मध्ये जोडलेला आहे त्यामुळे 3S कंडक्टन्स मूलत रेफरन्स नोड आणि नोड 1 यांच्या मध्ये जोडलेला असेल आता आपण पुढील इक्वेशनकडे येऊ या आता आपण अशा दोन टर्म्सवर लक्ष केंद्रित करू या ज्या या दोन्ही नोड्ससाठी सामायिक नाहीत तर हे दोन आहेत करंटच्या किमती आणि 8 हेन्री इंडक्टर आणि 5 सिमेंस कण्डक्टन्स की जे फक्त नोड 2 ला जोडलेले आहेत आता इंडक्टर का कारण जर आपण इंडक्टरच्या ठिकाणी असलेले व्होल्टेज पहाल तर ते आहे एल डी आय बाय डीटी त्यामुळे I म्हणजे एक भागिले L इंटीग्रल vLdt खरतर त्यामुळे जर आपण त्या दोघांची तुलना केली तर इंडक्टन्सची किंमत असेल 8 आणि vLअसेल नोड 2 च्या ठिकाणचे व्होल्टेज त्यामुळे जसे आपण इक्वेशन 3 मध्ये पाहिले होते आता हा होईल इंडक्टन्स आणि पुन्हा असेल कण्डक्टन्स त्यामुळे हे दोन्ही फक्त नोड 2 ला जोडलेले आहेत त्यामुळे ते पॅरलल असतील 5 सिमेंस कण्डक्टन्स आणि 8 हेन्री इंडक्टन्स त्यामुळे आपल्याला सर्किटचे 1 2 3 आणि 4 एलिमेंट्स मिळाले तर आता आपण दोन्ही इक्वेशन्समध्ये सामायिक आहे या एलिमेंट्सकडे येऊया आणि तो काय दर्शवत आहे दाखवत आहे 4 फॅरेडे कपॅसिटर कसा आपण जर हे पाहिलेत ही आहे करंट ची किंमत जी 2 नोडस ना जोडत आहे त्यामुळे जर करंटची किंमत असेल तर ती काय विशेष दर्शवत आहे जर आपण कपॅसिटर करंट icबरोबर कोरीलेट केले तर दुसरे काही नाही परंतु C dvdt जर दोघांची तुलना केली तर हा i1 आहे हा असेल i2 आणि i1 वजा i2 म्हणजे दोन नोडच्या मधील जोडलेल्या किमती असतील त्यामुळे शेवटी आपल्याला व्होल्टेज v1 आणि v2 मध्ये कपॅसिटर मिळाला तर आता आपण इथे एक 4 फॅरेडे कपॅसिटरसुद्धा जोडत आहोत शेवटी काय राहिले आहे तर आपल्याकडे इक्वेशन 4 ची किंमत काढायची राहिली आहे ती म्हणजे t ची किंमत शुन्य असताना असलेला इंडक्टर करंट कारण याठिकाणी आपण जर पाहिले तर आपल्याला वजा 10 ही किंमत दिसेल आणि हे नोडचे इक्वेशन असल्यामुळे आणि ही करंट ची किंमत दर्शवित आहे त्यामुळे इथे काय शिल्लक आहे तर आपण त्याचे ड्युएल कपॅसिटर आहे असे म्हणू शकतो कपॅसिटर व्होल्टेज वजा 10 व्होल्ट होते त्यामुळे हा इंडक्टर मधून प्रवाहित होणारा करंट असेल असे या ड्युएलच्या संदर्भात आपण म्हणू शकतो त्यामुळे आपण असे गृहीत धरू कीपुन्हा एकदा ही एक इनिशियल केस आहे कारण कपॅसिटरसाठी देखील कपॅसिटर व्होल्टेज हे इनिशियल टाईम t 0 असताना आहे असे आपण गृहीत धरत आहोत त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की हा टी 0 असतानाचा इंडक्टर करंट 10एंपियर आहे त्यामुळे आपण त्याला t 0 असतानाचा इनिशियल करंट iL असे रिप्रेझेंट करू आता आपण ओरिएंटेशन कसे काढणार आपण पुन्हा जर ह्या सर्किटकडे पाहिले तर व्होल्टेज vC हे मेश करंट i2 च्या विरुद्ध दिशेने आहे त्यामुळे याचा अर्थ असा की आता ह्या केस मध्ये करंट नॉन रेफरन्स नोड v2 च्या आत मध्ये जाणार नाही परंतु तो तिथून बाहेरच्या दिशेने प्रवाहित होईल त्यामुळे iLकरंट ह्या दिशेला असेल अशाप्रकारे मेश आणि नोडल इक्वेशन्सचे एनालिसिस करताना आत्ताच आपण बाहेर आलो ते हे सर्किट त्यामुळे जेव्हा आपल्याकडे जास्त नोड्स आणि जास्त मेशेस असतील तेव्हा हे थोडेसे कठीण असते तर अशावेळी आपण काय केले पाहिजे आता आपण ज्याबद्दल चर्चा करणार आहोत ती एक एनालॉजी आपण वापरू शकता ही वैशिष्ट्यपूर्ण सर्किट्स आपण अत्यंत सहजगत्या इक्वेशन्स लिहून मिळवू शकता आपण तपासणी करून ड्युएल सर्किट तयार करू शकता तर त्यासाठी आता प्रत्येक मेशमध्ये आपण एक नॉन रेफरन्स नोड आणि एक रेफरन्स नोड घेऊ त्यामुळे ह्या केसमध्ये काय होईल तर याठिकाणी दोन मेश आहेत त्यामुळे प्रत्येक मेशसाठी एक नोड आहे आणि एक रेफरन्स नोड देखील आहे असं आपण गृहीत धरु त्यामुळे व्होल्टेज v1 आणि v2 आहे असे म्हणूया त्यामुळे दोन मेशेस तयार केल्यामुळे केवळ तपासणीद्वारे आपण असे म्हणू शकतो की ह्या ठिकाणी दोन नॉन रेफरन्स नोड असतील आणि एक रेफरन्स नोड आपल्याला लागेल आता ह्या डायग्राममध्ये आपण प्रत्येक मेशच्या केंद्रस्थानी एक नोड ठेवू आणि ह्या डायग्रामच्या शेजारी रेफरन्स नोड या रेषेने दाखवू किंवा डायग्रामला एनक्लोज करणारी लूप दाखवू तर अशाप्रकारे आपण म्हणू शकतो की एक साधा नोड किंवा नोड्स ची रेष आपण तयार करू शकतो कारण आपल्याला अशी जोडणी करणे सोपे असते त्यामुळे आपण रेफरन्स कोणत्याही फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकता जसे नोड्सची जोडलेली रेषा तिच्यामध्ये प्रत्येक नोडला सारखेच पोटेन्शियल असेल आता एखादा एलिमेंट जेव्हा दोन मेशमध्ये सामायिकपणे दिसत असेल तर त्याची जागा असा एलिमेंट घेईल जो दोन संबंधित नोडल इक्वेशनमध्ये ड्यूएल टर्म देईल तर इथे काय होईल जिथे हा एलिमेंट या दोन मेशमध्ये सामायिकपणे जोडलेला आहे याचा ड्यूएल काय असेल याचा ड्यूएल कपॅसिटन्स असेल या नोडल केसमध्ये हे दोन नोड्स कपॅसिटरने जोडले जातील यासाठी आपण या ठिकाणी काय लिहाल आता पुढे काय या इक्वेशनचा मॅथेमॅटिकल फॉर्म सारखाच असेल जर फक्त इंडक्टन्स कपॅसीटन्सने रिप्लेस होतो कपॅसीटन्स हा इंडक्टन्स ने रिप्लेस होतो कण्डक्टन्स हा रेझीस्टन्स ने रिप्लेस होतो रेझीस्टन्स हा कण्डक्टन्स ने रिप्लेस होतो ह्याचा अर्थ हे सर्व एकमेकांचे ड्यूएल्स आहेत अशाप्रकारे तुम्ही आधीच हे ओळखलेले आहेत की हा कपॅसीटन्स असेल त्यामुळे तुम्ही कपॅसिटर दाखवाल आता 3 ओहम रेझीस्टन्स 8 फॅरेडे कपॅसिटर आणि 5 ओहम रेझीस्टन्स हे सर्व त्यांच्या संबंधित मेशमध्ये असतील त्यामुळे याचा अर्थ असा की त्यांच्या संबंधित नोड्सबरोबर त्यांचे संबंधित ड्यूएल्स टर्म्स दाखवल्या जातील तर या ठिकाणी काय होईल आपण रेफरन्स नोडला केवळ रेझीस्टन्स जोडू शकता आणि ही किंमत रेझीस्टन्स नसेल तर 5 म्हो किंवा 5 सीमेन्स कण्डक्टन्स असेल त्याचप्रमाणे या कपॅसिटरसाठी देखील आपण म्हणू शकता की ह्या कपॅसिटन्सचा ड्यूएल इंडक्टन्स आहे त्याची किंमत 8 हेन्री असेल आणि तो रेफरन्स नोड आणि नॉन रेफरन्स नोड v2 यांच्यामध्ये जोडलेला असेल त्याचप्रमाणे या रेझिस्टन्ससाठी आपण काय म्हणू शकाल आपण म्हणू शकाल की हा 3 म्हो कण्डक्टन्स हा त्याचा ड्यूएल आहे आता शेवटी काय उरले आहे तर शिल्लक आहे हा व्होल्टेज सोर्स तर या केसमध्ये दुसरे तिसरे काही नसून तो असेल करंट सोर्स व्होल्टेजची दिशा अशाप्रकारे आहे की तो पॉझिटिव्ह करंट देत आहे त्यामुळे करंटची दिशा देखील अशाप्रकारे असेल की तो नोडमधून आतल्या दिशेला जाईल त्यामुळे दिशा अशा पद्धतीने दाखवता येईल तर अशाप्रकारे आपण इक्विव्हॅलंट किमती ड्यूएल नेटवर्कने रिप्रेझेंट करू शकता अशाप्रकारे आपण चर्चा केल्याप्रमाणे पाहू शकता की या किमती आलेल्या आहेत आणि आता हे रेफरन्स नोडला कनेक्ट केलेले आहेत आता आपण याचा सारांश पाहूया जे एलिमेंट्स केवळ एका मेशमध्ये असतात त्यांचा ड्यूएल संबंधित नोड आणि रेफरन्स नोड यांच्यामध्येच आला पाहिजे हे आपण पाहिले आता 2 cos 6t हे व्होल्टेज फक्त मेश 1 मध्येच आहे त्यामुळे त्याचा ड्यूएल एक करंट सोर्स असेल आणि तो नोड 1 आणि रेफरन्स नोड यांच्यामध्ये जोडला जाईल आता आपण पाहिलेला क्लॉकवाईज व्होल्टेज सोर्स हा क्लॉकवाईज दिशेने प्रवाहित होणारा करंट देत आहे त्यामुळे त्याचा ड्यूएल नॉन रेफरन्स नोडच्या दिशेने जाणारा करंट असेल आणि त्याचप्रमाणे 8 फॅरेडे कपॅसिटरच्या ठिकाणी असलेल्या इनिशियल व्होल्टेजच्या ड्यूएलसाठी देखील तरतूद करावी लागेल त्यामुळे या केसमध्ये 8 फॅरेडे कपॅसिटर व्होल्टेज इंडक्टरमधील 10 एंपियर करंटने रिप्रेझेंट केला जाईल कारण इंडक्टर हा कपॅसिटरचा ड्यूएल असतो त्यामुळे कपॅसिटरमधील इनिशियल व्होल्टेज हे इंडक्टरमधील इनिशियल करंटचे ड्यूएल आहे आता त्याची किंमत इथे vCआहे कारण त्याची दिशा करंटच्या दिशेच्या विरुद्ध आहे त्यामुळे करंट असेल iLकिंवा दुसऱ्या पद्धतीने आपण म्हणू शकता की करंट 10 एंपियर असेल परंतु तो नॉन रेफरन्स नोडमधून बाहेरच्या दिशेने येत आहे त्यामुळे करंटची दिशा अशी असेल कारण आपण मेश एनालिसिसमध्ये घेतलेल्या गृहीतकापेक्षा विरुद्ध असेल कारण कपॅसिटरचे व्होल्टेज मेश करंटच्या विरुद्ध दिशेने असेल त्यामुळे ड्यूएल इंडक्टरमधील करंट नोड मधून बाहेरच्या दिशेने येईल त्यामुळे अशाप्रकारे या विशिष्ट सर्किटसाठी आपण एनालॉजीचा वापर करून सोप्या पद्धतीने ड्यूएल रिप्रेझेंट करू शकतो आता एक उदाहरण घेऊया ज्यामुळे आपण आत्तापर्यंत केलेली चर्चा विस्तृतपणे समजू शकेल आता ह्या आकृतीमध्ये दिलेल्या सर्किटबद्दल आपण बोलूया त्यामध्ये रेझीस्टन्स इंडक्टन्स हे सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि एक कपॅसीटन्स आणि एक रेझीस्टन्स या दोन नोडच्या मध्ये जोडलेले आहेत तर इथे वेगवेगळे मेश करंट काय असतील तर आपण म्हणू शकता या ठिकाणी तीन मेशेस आहेत आणि त्यातील करंट i1 i2 i3 आहेत त्यामुळे मेश इक्वेशन्स लिहिण्याऐवजी आणि संबंधित नोडल इक्वेशन्स लिहिण्याऐवजी आपण केवळ साधी एनोलॉजी वापरू ह्या विशिष्ट सर्किट एलिमेंट्ससाठी चे ड्यूएल शोधु आणि त्यानंतर आपण ड्यूएल सर्किट ड्रॉ करू त्यामुळे ह्या केसमध्ये ह्या इंडक्टरसाठी ड्यूएल कपॅसिटर आहे त्यामुळे सर्वप्रथम आपण नोड्स आयडेंटिफाय करू इथे तीन मेश असल्यामुळे तीन नोड्स असतील आणि एक रेफरन्स नोड असेल ह्या मेश मध्ये i1 करंट प्रवाहित होईल आणि या दिशेने यावरील मेशमध्ये i2 करंट प्रवाहित होईल त्यामुळे याचा अर्थ असा कंडक्टर मधून जाणारा करंट i1 वजा i2 असेल त्यामुळे जेव्हा नोडल टर्ममध्ये इंडक्टर कपॅसिटर ने रिप्लेस होईल तेव्हा तो कपॅसिटर नोड v1आणि नोड v2 च्या दरम्यान जोडला गेला पाहिजे अशाप्रकारे आपण नोड v1 आणि नोड v2 च्या दरम्यान कपॅसिटर जोडला आहे त्याचप्रमाणे ह्या रेझिस्टन्ससाठी देखील त्यातील करंट i1 वजा i2 असेल त्याचा अर्थ रेझिस्टन्सचा ड्यूएल म्हणजे कण्डक्टन्स देखील नोड 1 आणि नोड 2 च्या दरम्यान जोडला गेला पाहिजे त्यामुळे हा कण्डक्टन्स आपण ह्या विशिष्ट नोडला कपॅसीटन्सशी पॅरलल जोडलेला आहे आता जर आपण हे नोड 2 आणि नोड 3 जोडलेले दोन इंडक्टर्स आणि दोन्ही रेझिस्टर्स पाहिलेत आपण असे गृहीत धरत आहोत या दिशेने करंट i3 आणि या दिशेने करंट i2 असेल त्यामुळे इंडक्टरचा ड्यूएल असलेला कपॅसिटर पुन्हा एकदा नोड 2 आणि नोड 3 च्या दरम्यान जोडलेला आहे असे दिसेल त्याचप्रमाणे रेझिस्टन्सचा ड्यूएल असलेला हा कण्डक्टन्स देखील नोड 2 आणि नोड 3 च्या दरम्यान जोडलेला असेल आता या सर्किटमधील या बाजूकडून त्या बाजूमधील कपॅसिटन्सची किंमत शिल्लक आहे त्या ठिकाणचा करंट किती असेल आपण पाहिला तर तो करंट i2 आहे त्यामुळे याचा अर्थ असा की कपॅसिटन्स ड्यूएल म्हणजे इंडक्टन्स हा नोड 2 आणि रेफरन्स नोड यांमध्येच जोडला गेला पाहिजे त्यामुळे या सेगमेंट चे सर्व एलिमेंट्स आपण इथे पाहिले आता आपल्याला केवळ मेश करंट i3 असलेल्या रेझीस्टन्सबद्दल पाहायचे आहे याचा अर्थ असा की त्याचा ड्यूएल नोड 3 आणि रेफरन्स नोड यांच्या दरम्यानच जोडला गेला पाहिजे त्याचा ड्यूएल कण्डक्टन्स हा ड्यूएल नोड 3 आणि रेफरन्स नोड यांच्या दरम्यानच जोडला गेला पाहिजे आता आपल्याकडे केवळ एक व्होल्टेज सोर्स शिल्लक आहे त्यामुळे ह्या मेशमध्ये तो पॉझिटिव्ह करंट देत आहे याचा अर्थ नोडकडे जाणारा करंट सोर्स हा त्याचा ड्यूएल असेल त्यामुळे आपण ड्यूएल असलेला हा करंट सोर्स या दिशेने दाखवला आहे कारण जर तो मेश मध्ये क्लॉकवाईज दिशेने करंट देत आहे याचा अर्थ संबंधित ड्यूएल करंट सोर्स चा करंट देखील नोडच्या आतल्या दिशेने असेल तर अशाप्रकारे सर्किटमधील मधील प्रत्येक एलिमेंट्स आणि त्यांचे ड्यूएल वापरून आपण सर्किट ड्रॉ करू आणि पुन्हा रीअरेंज करून ते सर्किट काहीसे असे दिसेल ज्यामध्ये आपल्याला कपॅसीटन्स आणि कंडक्टन्स असे दिसतील हे दोन पॅरलल असतील हे आहेत v1 v2 आणि v3 म्हणजे नोड1 नोड2 नोड3 इंडक्टन्स आणि कपॅसीटन्स v1 आणि v2 च्या दरम्यान पॅरलल असतील अशाप्रकारे हे रिप्रेझेंट केले जातील आता v2 आणि v3 च्या दरम्यान पुन्हा आपल्याकडे इंडक्टन्स आणि कपॅसीटन्स आहेत आणि एक कंडक्टन्स त्यामुळे आपण याला अशाप्रकारे रीप्रेझेंट केले आहे आता हा जो इंडक्टन्स आहे तो नोड 2 आणि रेफरन्स नोड यांच्या दरम्यान जोडलेला आहे आणि आपल्याकडे आणखी एक इंडक्टर आहे जो v1 आणि v3 यांच्या दरम्यान जोडलेला आहे त्यामुळे हा इंडक्टन्स नोड 1 आणि नोड 3 यांच्या दरम्यान मिळाला आणि शेवटी नोड 3 आणि रेफरन्स नोड मध्ये आपल्याकडे एक कण्डक्टन्स आहे आणि रेफरन्स नोड आणि नोड 1 यांच्यामध्ये एक करंट सोर्स जोडलेला आहे त्यामुळे हे सर्किट आपण व्यवस्थितपणे रीअरेंज आणि रिप्रेझेंट करू शकतो त्यामुळे ड्यूएल सर्किट रिप्रेझेंट करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची शंका येणार नाही त्यामुळे मुळात या सर्किटचे ड्यूएल सर्किट रिप्रेझेंट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे सर्किटमधील सिरीजमध्ये असणारे बहुतांशी एलिमेंट्स आता पॅरलल मध्ये रूपांतरीत झालेले आहेत तर आपण या ठिकाणी ड्यूएल पॅरामीटर्स संदर्भात असे म्हणू शकतो की रेझीस्टन्स हा कण्डक्टन्स मध्ये रूपांतरित होतो इंडक्टन्स L हा कपॅसिटन्स मध्ये रूपांतरित होतो व्होल्टेज V हे करंट I मध्ये रुपांतरीत होते नोडचे रूपांतर मेशमध्ये होते सीरिजचे रुपांतर पॅरलल मध्ये होते याची आत्ताच आपण चर्चा केली ओपन सर्किटचे रूपांतर शॉर्टसर्किटमध्ये होते KVL चे रूपांतर KCL मध्ये होते आपण याची सुरुवात मेश इक्वेशन्सने केली होती यामध्ये आपण KVL वापरले आणि त्यानंतर त्याचे ड्यूएल असलेले नोड इक्वेशन्स KCL च्या मदतीने तयार केले आणि त्या प्रकारे आपण सर्किटचे ड्यूएल काढले आता या चर्चेबरोबरच आजचे लेक्चर इथे संपवूया याठिकाणी आज आपण ड्यूएल सर्किट म्हणजे काय ड्यूएलीटी म्हणजे काय हे पाहिले पुढील लेक्चरमध्ये आपण थेवेनिन्स थिअरम नॉर्टन्स थिअरम असे अनेक नेटवर्क थिअरम पाहू धन्यवाद